नमस्कार इंजिनिअरिंग ड्रॉइंग एन्ड कम्प्यूटर ग्राफिक्स या एनपीटीईएल ऑनलाइन सर्टिफिकेशन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल 4 मधील 44 व्या व्याख्यानात ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स II मध्ये मुख्यतः प्रोजेक्शन ऑफ सॉलिड्स III पाहणार आहोत आजच्या वर्गात आपण कॉम्प्लिकेट असलेल्या 3 डायमेन्शनल वस्तू पाहू जेव्हा त्या प्लेनसोबत इनक्लाइन असतात तेव्हा त्या आकृत्या कशा काढायच्या हे पाहू उदाहरणार्थ हा पेंटागॉन प्रिझम आहे ज्याच्या बेसची एड्ज ही आडव्या प्लेनवर ठेवलेली आहे म्हणजे बेस किंवा अक्ष हा आडव्या प्लेनला इनक्लाइन असेल तर एकतर बेस म्हणजेच पेंटागॉन प्रिझम आहे म्हणून 5 बाजूंचा संपूर्ण बेस किंवा अक्ष हे आडव्या प्लेनला इनक्लाइन असेल आता अक्ष हा उभ्या प्लेनसोबत परपेंडीक्युलर नाहीये आणि आडव्या प्लेनसोबत पण परपेंडीक्युलर नाहीये तर तो थोडासा इनक्लाइन प्रकारामध्ये आहे तर आपण येथे हा पेंटागॉन पाहू विशेषत या फ्रंट व्ह्यूमध्ये आपण पाहू शकतो की अक्ष हा आडव्या प्लेनला इनक्लाइन आहे जे आपण फक्त फ्रंट व्ह्यूमध्ये पाहू शकतो तर हे काढल्यानंतर आपण पाहतो की हा प्रिझम कदाचित अशाप्रकारे इनक्लाइन आहे मग आपण टॉप व्ह्यूकडे पाहिल्यावर आपल्याला हा सरळ पेंटागॉन किंवा कदाचित आयताच्या आकाराची या प्रकारची वस्तू दिसते तर ते एक एक करून पाहू ही गोष्ट आपण या व्याख्यानातून शिकणार आहोत तर आपण हा इनक्लाइन अक्ष काढण्यासाठी सर्वप्रथम पेंटागॉन काढू जो या आडव्या प्लेनवर ठेवलेला आहे तर उभ्या प्लेनला परपेंडीक्युलर असणारी एक एड्ज घेऊ तर समजा आपण या संपूर्ण प्रिझमची रचना अशा प्रकारे करू की टॉप व्ह्यूमध्ये अशाप्रकारे आपल्याला हा पेंटागॉन प्रिझम दिसेल ज्याचा अक्ष हा आडव्या प्लेनला परपेंडीक्युलर असेल तर आपण या अक्षाला अशाप्रकारे रोटेट करू की हा अक्ष कदाचित अशाप्रकारे इनक्लाइन कोन बनवेल म्हणजे ही संपूर्ण वस्तू या दिशेने इनक्लाइन होईल सर्वप्रथम आपण टॉप व्ह्यूमध्ये आडव्या प्लेनवर पेंटागॉन काढू यापैकी एक एड्ज किंवा एक सरफेस हे उभ्या प्लेनला परपेंडीक्युलर आहे आता आपण या संपूर्ण पेंटागॉनला फ्रंट व्ह्यूकडून पाहू आणि याचे प्रोजेक्शन्स वर घेऊ तर ही लाईन एका सरफेसच्या एका एड्जसोबत कोइन्साईड होत आहे आणि हा संपूर्ण सरफेस या सरफेससोबत कोइन्साईड होतो आणि हे आडव्या प्लेनवर ठेवलेले आहे म्हणून ही लाईन नेहमी कोइन्साईड होते आणि आता आपण ही संपूर्ण वस्तू या दिशेने रोटेट करू म्हणजेच डॅश डॉट लाइनमध्ये हा जो अक्ष आहे हा अक्ष या दिशेने रोटेट करू म्हणून बाकीच्या या सर्व लाईन सुद्धा या दिशेने रोटेट होतील ही संपूर्ण लाईन या दिशेने रोटेट करावी लागेल आणि ही लाइनसुद्धा अशा प्रकारे आपण हे काढतो तर आपण प्रथम हा एक अक्ष काढतो जो हा विशिष्ट इनक्लाइन कोन बनवत आहे जर ते 45 डिग्रीचा कोन करत असेल तर 45 डिग्रीवर प्रथम आपण एक अक्ष काढू आणि हे या बिंदू बद्दल रोटेट करू म्हणून बिंदू c1' हा नेहमीच येथे ठेवलेला असतो आणि आता a1' ते c1' हे अंतर कंपासमध्ये घेऊन या अक्षाला परपेंडीक्युलर असे काढून या लाईनने जोडू त्याचप्रमाणे जेव्हा आपण ही संपूर्ण वस्तू रोटेट करतो तेव्हा ही a c लाईन देखील रोटेट करतो म्हणून c1 ते c हे अंतर काढण्यासाठी आपण तो समान कोन बनवतो जर हे 45 डिग्री असेल तर या बिंदूपासून आपण 45 डिग्रीची लाईन काढतो आणि आपण c1 ते c ही लांबी हे अंतर कंपासमध्ये घेऊन या दिशेने हस्तांतरित करतो त्याचप्रमाणे a1 ते a ही लांबी कंपासमध्ये घेऊन या दिशेने हस्तांतरित करतो आणि b1 ते b ही लांबी कंपासमध्ये घेऊन या दिशेने 45 डिग्रीमध्ये हस्तांतरित करतो तर अशाप्रकारे आपण फ्रंट व्ह्यूमध्ये इनक्लाइन असलेला प्रिझम पाहू शकतो हे पूर्ण काढल्यावर आपण हे सर्व बिंदू खाली आडव्या प्लेनवर प्रोजेक्ट करतो जसे a ते a आणि a1 ते a1 तर हे बिंदू अशाप्रकारे स्थानांतरित झाले की आपण हे बिंदूसुद्धा बाजूला प्रोजेक्ट करतो जसे a ते a1 बिंदू इत्यादी तर अशाप्रकारे आपण छेदनबिंदू काढतो आणि हे बिंदू जोडून पेंटागॉनल प्रिझम तयार करतो अदृश्य बाजू ही आपण अशाप्रकारे डॅश लाईनद्वारे दाखवतो आणि ही एक सलग लाईन आहे तर फ्रंट व्ह्यूमध्ये पेंटागॉनल प्रिझमचा अक्ष हा आडव्या प्लेनसोबत इनक्लाइन कोन बनवित आहे आणि टॉप व्ह्यूमध्ये असा दिसत आहे दुसरे उदाहरण पाहू एक हेक्सागोनल पिरॅमिड हा बेस एड्जवर आडव्या प्लेनवर ठेवलेला आहे आणि त्याचा अक्ष किंवा बेस हा आडव्या प्लेनसोबत इनक्लाइन आहे तर हा हेक्सागोनल पिरॅमिड आहे आणि ते आडव्या प्लेनवर ठेवलेले आहे यास 6 बाजू आहेत आणि या अक्षासह यापैकी एक एड्ज देखील आडव्या प्लेनला इनक्लाइन आहे तर आपल्याला अशा प्रकारे काढावे लागेल की बेस आणि अक्ष इनक्लाइन असेल आणि एड्ज देखील इनक्लाइन असेल तर आपण हे उदाहरण पाहू तर हे हेक्सागोनल पिरॅमिड आहे तरयामध्ये 6 बाजू नेहमीच असतात आणि म्हणून सर्व इनक्लाइन फेस हे टॉप व्ह्यूमध्ये दिसतील म्हणून हे सलग लाईनने दाखवू आणि त्याचे प्रोजेक्शन हे त्रिकोणासारखे आहे आणि यापैकी एक लाईन येथे कोइन्साईड होते तर अक्ष हा इनक्लाइन असणे आवश्यक आहे तर अक्षाला असे रोटेट करू त्यास एका विशिष्ट कोनामध्ये अशाप्रकारे रोटेट करू आणि a ते c ही लांबी या अक्षाला परपेंडीक्युलर असे स्थानांतरित करू त्याचप्रमाणे c ते o आणि a ते o ही लांबी स्थानांतरित करू येथून या लांबीचे अंतर कंपासमध्ये मोजून आर्क बनवा त्याचप्रमाणे येथून या लांबीचे अंतर कंपासमध्ये मोजून आर्क बनवा तर हे आर्क छेदनबिंदू तयार करतात मग या बिंदूला o असे म्हणू आणि हे जोडू आता हे सर्व बिंदू आडव्या प्लेनवर स्थानांतरित करू त्याचप्रमाणे हे बिंदूसुद्धा आडव्या प्लेनवर स्थानांतरित करू म्हणजे हे बिंदू या स्तरावर छेदतात आता या दिशेने पाहत असताना ज्या लाईन दिसतात त्या लाईन आपण ओळखूया a o लाईन दिसते म्हणून a ते o हे सलग लाईनने जोडू त्याचप्रमाणे f o हा फेस देखील दिसतो म्हणून ते सलग लाईनने जोडू आणि निश्चितच a ते f ही लाईन आपल्याला दिसतेय म्हणून ती देखील सलग लाईनने जोडू तसेच b ते o आणि a ते b हा सरफेस देखील दिसत आहे त्याचप्रकारे f ते e सरफेससुद्धा म्हणजे e हा f च्या मागील बाजूस आहे तर हेदेखील दिसत आहे f ते o देखील दिसत आहे आणि बिंदू e ते o' देखील दिसत आहेत अशाप्रकारे पिरॅमिडमध्ये हा कोन दिसत आहे आणि इतर अंतर्गत गोष्टी या मागच्या बाजूला आहेत ज्या दिसत नाहीत c ते d लाइन ही दिसत नाही म्हणून ती डॅश लाईन असेल तर फ्रंट व्ह्यूमध्ये आपल्याला एकूण आकृती ही इनक्लाइन दिसते आणि टॉप व्ह्यूमध्ये हा अस्पष्ट प्रकारचा पिरॅमिड बनतो आता आपण दुसरे उदाहरण पाहू हेक्सागोनल प्रिझमच्या बेसचा कॉर्नर हा आडव्या प्लेनवर असा ठेवावा लागेल जसे की बेस किंवा अक्ष हा आडव्या प्लेनला इनक्लाइन असेल आडव्या प्लेनवर कोणते बिंदू असतील याचा विचार करू आणि हेक्सागोनल प्रिझमच्या बेसचा कॉर्नर हा आडव्या प्लेनवर आहे तर आपण हे उदाहरण पाहू तर हा हेक्सागोनल प्रिझम आहे प्रथम आकृतीपासून सुरूवात करू त्यानंतर यास आपण योग्यप्रकारे रोटेट करू जेणेकरून दिलेल्या अटी पूर्ण होतील तर प्रथम हेक्सागोनल प्रिझम काढू फ्रंट व्ह्यूमध्ये ते आयतासारखे दिसते अशाप्रकारे आपण हा फेस संपूर्णपणे पाहू शकतो अक्ष हा अदृश्य आहे म्हणून डॅश डॉट लाईनद्वारे दाखवू तर अक्ष हा आडव्या प्लेनला इनक्लाइन आहे जे आपण फक्त फ्रंट व्ह्यूमध्ये पाहू शकतो तर अक्ष हा डॅश डॉट लाइनद्वारे दाखवू आणि या सर्व लाईनचे स्थानांतरण करू आणि आपण त्याच्या बेसचा कॉर्नर हा आडव्या प्लेनवर ठेवलेला आहे तर हा बिंदू नेहमी या प्लेनवर असतो आता फ्रंट व्ह्यूमधून हे सर्व बिंदू खाली प्रोजेक्ट करू तसेच येथील बिंदूसुद्धा बाजूला प्रोजेक्ट करू जेणेकरून आपल्याला हे छेदनबिंदू मिळतील तर हे बिंदू प्रोजेक्ट करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे a आणि a1 हे स्थानांतरित केल्यावर हा छेदनबिंदू मिळतो त्यास a1 असे म्हणू तसेच b आणि b1 हे स्थानांतरित केल्यावर हा छेदनबिंदू मिळतो त्यास b1 असे म्हणू त्याचप्रमाणे c आणि c1 d आणि d1 e आणि e1 f आणि f1 हे बिंदू प्रोजेक्ट करू म्हणजे आपण बिंदू c1 आणि c d1 आणि d e1 आणि e f1 आणि f हे काढू जेव्हा आपण टॉप व्ह्यूवरून पाहतो तेव्हा हा संपूर्ण प्लेन दिसत आहे तर आपण हा हेक्सागोन म्हणून पाहू शकतोय जेव्हा आपण हा प्लेन पाहत आहोत तेव्हा हेक्सागोनचा यापैकी बहुतेक भाग हा दिसत नाहीये म्हणजे एड्ज व्यतिरिक्त भाग हा अदृश्य आहे म्हणजेच अंतर्गत गोष्टी या दिसत नाहीत आणि हे दिसत आहे म्हणून ही लाईन सलग आहे या एड्ज देखील दिसत आहेत म्हणून हे सलग लाईनने दाखवले आहे चला अजून एक उदाहरण घेऊ हे हेक्सागोनल पिरॅमिड आहे पिरॅमिड म्हणजे यास हा अॅपेक्स किंवा व्हर्टेक्स किंवा शिरोबिंदू आहे आणि त्याचा एक त्रिकोणी फेस हा आडव्या प्लेनवर ठेवलेला आहे तर हा एक पिरॅमिड आहे जो या आडव्या प्लेनवर आहे म्हणून फेस हा नेहमी या आडव्या प्लेनला स्पर्श करत असतो तर प्रथम त्यास अशा प्रकारे रोटेट करू जेणेकरून त्याचा बेस हा आडव्या प्लेनवर ठेवू तर जेव्हा हा हेक्सागोनल पिरॅमिड त्याच्या बेससह आडव्या प्लेनवर ठेवलेला असतो तेव्हा टॉप व्ह्यूमध्ये आपण हा हेक्सागोन पाहू शकतो मग यास अशाप्रकारे वर प्रोजेक्ट करू तर अक्ष हा o मधून जातो तेपण प्रोजेक्ट करू जेणेकरून फ्रंट व्ह्यूमध्ये आपण एक त्रिकोण पाहू शकतो जेव्हा आपण या बाजूने पाहतो तेव्हा ही संपूर्ण एड्ज येथे दिसेल आता यास अशा प्रकारे रोटेट करू जेणेकरून हा अक्ष आडव्या प्लेनसोबत एक इनक्लाइन कोन बनवेल आणि एक एड्ज या प्लेनवर ठेवलेली असेल तर यापैकी ही एक एड्ज आहे आपण या दिशेने रोटेट केल्यावर ही o c एड्ज प्लेनवर ठेवलेली असेल तर o c एड्ज काढू o ते c चे अंतर मोजू मग o c काढू आता अशाप्रकारे हे a d स्थानांतरित करू येथून o a हे अंतर घेऊन आर्क बनवू मग a d हे अंतर घेऊन आणखी एक आर्क बनवू आणि मग तो बिंदू लाईनने जोडू आणि त्रिकोण बनवू आता ही लांबी मध्यभागी आहे म्हणून हा मध्यबिंदू काढू आणि त्यास जोडू जेणेकरून आपण हा त्रिकोण बनवू आता हे बिंदू उभ्या लाईनमध्ये खाली प्रोजेक्ट करू त्याचप्रकारे हे बिंदूसुद्धा आहेत बिंदू e बिंदू b हे प्रोजेक्ट करू अशा प्रकारे या छेदनबिंदूंना बिंदू a b c d e असे म्हणू आणि बिंदू o देखील आपण प्रोजेक्ट केला आहे आता जे काही फेस दिसत आहेत ते आपण जोडू तर फेस a o हा दिसत आहे आणि b o हे देखील दिसत आहे म्हणून आपण ते जोडू त्याचप्रमाणे o e हे दिसत आहे त्याचप्रकारे o f पण दिसत आहे म्हणून हे जोडू आणि आपण टॉप व्ह्यूवरून पाहिल्यावर a ते f लाइन ही दिसते म्हणून आपण हे जोडू आणि c ते d देखील दिसत आहे म्हणून आपण हे जोडू आता आपण c वरून पाहिल्यावर हा बिंदू e हा जोडलेला आहे म्हणून c ते b आणि d ते e हे जोडू उर्वरित लाईन या दिसत नाहीत म्हणून आपण हे डॅश लाईनने दाखवत आहोत आता दुसरे उदाहरण पाहू बेसची बाजू 40 ✕ 50 मिमी आणि उंची 70 मिमी असलेल्या आयताकृती पिरॅमिडचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढा आणि त्याचा एक मोठा त्रिकोणी फेस हा आडव्या प्लेनवर आहे ते एक पिरॅमिड आहे म्हणून त्यास एक अॅपेक्स आहे आणि बेस हा आयताकृती आहे जेव्हा आपण बेस हा अॅपेक्सला जोडतो तेव्हा आपण त्रिकोणी फेस पाहतो आणि टॉप व्ह्यूमध्ये ते उभ्या प्लेनसोबत 60 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे पिरॅमिडचा अॅपेक्स हा उभ्या प्लेनच्याजवळ आहे म्हणून आपण दिलेल्या माहितीनुसार हे काढण्याआधी सर्व प्रथम ते कसे असेल हे पाहिले पाहिजे जर आपण या शेवटच्या मुद्द्याकडे काळजीपूर्वक पाहिले तर पिरॅमिडचा अॅपेक्स हा उभ्या प्लेनच्या जवळ आहे जे आपल्याला या पिरॅमिडला कोणत्या दिशेने काढायचे आहे त्या दृष्टीने प्राधान्य दिशा देते म्हणून अॅपेक्स हा नेहमी उभ्या प्लेनच्या जवळ आहे तर जर हे उभे प्लेन आहे आणि जर हा अॅपेक्स असेल तर त्यास या मार्गाने यावे लागेल हे कदाचित या मार्गाने असेल किंवा कदाचित त्या मार्गाने परंतु हे अॅपेक्स त्या मार्गाने असले पाहिजे आणि हे असे काही असू नये आणि दुसरी स्थिती म्हणजे टॉप व्ह्यूमध्ये त्रिकोणी फेसच्या बेसची सर्वात लांब एड्ज ही आडव्या प्लेनवर 60 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे म्हणजे ती उभ्या प्लेनसोबत 60 डिग्रीचा कोन बनवते तर यानुसार आपण हे पिरॅमिड कसे इनक्लाइन असेल हे सहजपणे पाहू शकतो तर मग ते पाहू तर आपल्याला एक पेक्षा जास्त वेळा रोटेट करावे लागू शकते तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे अशाप्रकारे प्रथम आपण आयत काढू हा एक पिरॅमिड आहे म्हणून येथे एड्ज या एकत्र येतील फ्रंट व्ह्यूमध्ये प्रोजेक्शन घेतल्यावर हे एक पिरॅमिड असेल तर आपण हे त्रिकोण म्हणून पाहू जेव्हा आपण या दिशेने पाहतो तेव्हा हे या त्रिकोणी फेससोबत कोइन्साईड होते त्याचप्रमाणे हे या त्रिकोणी फेससोबत कोइन्साईड होते आता या भागासोबत हे आडव्या प्लेनवर ठेवलेले आहे तर आता o ते b हे सर्व प्रथम आपण या आडव्या प्लेनवर काढू नंतर बिंदू a हे स्थानांतरित करू मग हे सर्व बिंदू खाली प्रोजेक्ट करू त्याचप्रमाणे हे बिंदूसुद्धा बाजूला प्रोजेक्ट करू म्हणजे हे छेदनबिंदू जोडल्यावर आपल्याला पिरॅमिड मिळेल अशाप्रकारे हे टॉप व्ह्यूमध्ये दिसत आहे आणि उर्वरित लाईन या डॅश लाईन आहेत यानंतर ही लांब एड्ज या उभ्या प्लेनसोबत इनक्लाइन कोन बनवते म्हणजे अशा प्रकारे हे असू शकत नाही तर आपल्याला त्याची लांबी कमी करावी लागेल जेव्हा आपण या बाजूने पाहतो आणि या लांब एड्जला रोटेट करतो तेव्हा त्याची लांबी कमी होते समजा ही लांब एड्ज आहे आणि आपल्याला त्याची लांबी कमी करायची आहे जेणेकरून ते उभ्या प्लेनसोबत कोन बनवेल जे आपण फक्त टॉप व्ह्यूमध्येच पाहू शकतो आपण टॉप व्ह्यूमध्ये हे अशा प्रकारे काढतो की ते कोन बनवते तर ही संपूर्ण वस्तू अशा प्रकारे रोटेट केल्यावर त्यास काढा आणि या लाईन स्थानांतरित करा आपण हा इनक्लाइन कोन काढल्यावर इनक्लाइन कोन हे उभ्या प्लेनसोबत कसे तयार करते हे आपल्याला कळते तर आपण हे एका विशिष्ट कोनामध्ये रोटेट करत आहोत मग आपण वरच्या दिशेने हे बिंदू प्रोजेक्ट करतो आणि हे बिंदूसुद्धा जे आपण रोटेट करत आहोत तर हे बिंदू सुद्धा प्रोजेक्ट करा जेव्हा आपण हे बिंदू प्रोजेक्ट करतो तेव्हा बिंदू c आणि बिंदू c हे कोइन्साईड होतात तर बिंदू b आणि बिंदू b हे येथे कोइन्साईड होतात म्हणून हे लाईनने जोडा त्याचप्रमाणे बिंदू a आणि बिंदू a कोइन्साईड होतात त्याचप्रमाणे बिंदू d आणि बिंदू d हे कोइन्साईड होतात तर ते लाईनने जोडा आता o हे वर प्रोजेक्ट करू आणि जोडू म्हणजे हा फ्रंट व्ह्यू मिळेल जिथे ही लांब एड्ज उभ्या प्लेनसोबत कोन बनविते आणि उरलेल्या लाईन या डॅश लाईनने दाखवल्या जातात अशाप्रकारे आपण पिरॅमिडचे टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू काढतो ज्याची लांब एड्ज ही उभ्या प्लेनसोबत इनक्लाइन कोन बनवित आहे आणि सर्वात लांब एड्ज ही आडव्या प्लेनवर ठेवलेली आहे आता अजून एक उदाहरण पाहू 80 मिमी व्यासाचा आणि 100 मिमी उंचीचा बेस असलेला कोन हा त्याच्या एका जनरेटरसह आडव्या प्लेनवर ठेवलेला आहे म्हणजे कोनचा जनरेटर हा आडव्या प्लेनवर असणे आवश्यक आहे आणि त्याचा अक्ष हा उभ्या प्लेनला इनक्लाइन आहे तर आपण एका कोनची निवड करूया प्रथम त्यास अशा प्रकारे ठेवू जेणेकरून फ्रंट व्ह्यूमध्ये आपण संपूर्ण वर्तुळ पाहू शकतो मग त्यास या दिशेने रोटेट करू जेणेकरून जनरेटर हा आडव्या प्लेनवर ठेवू मग त्या कोनला अशा प्रकारे रोटेट करू की अक्षाची लाईन ही उभ्या प्लेनसोबत इनक्लाइन कोन बनवेल तर हे उदाहरण पाहू आणि एक एक करून काढूया प्रथम आपण कोन हा आडव्या प्लेनवर ठेवू मग आपण त्यास रोटेट करू जेणेकरुन जनरेटर हा आडव्या प्लेनवर ठेवलेला असेल सर्व प्रथम आपण कोन हा आडव्या प्लेनवर ठेवलेला आहे असा काढू जेणेकरून त्याचा अक्ष हा आडव्या प्लेनला परपेंडीक्युलर असेल म्हणजे अक्ष हा या प्लेनमधून परपेंडीक्युलरमध्ये जात आहे तर फ्रंट व्ह्यूमध्ये आपण त्रिकोणासारखी आकृती पाहू शकतो मग ते अशा प्रकारे रोटेट करू जेणेकरून जनरेटरपैकी एखादा म्हणजे o g हा प्लेनवर ठेवला जाईल आपण जनरेटर o g हा प्लेनवर ठेवल्यावर कंपासद्वारे बिंदू a काढू शकतो आणि o a आणि a g जोडू मग आपण हे बिंदू खाली प्रोजेक्ट करू तर हे एक वर्तुळ आहे म्हणून आपण त्याचे 12 समान भाग 8 समान भाग करू आणि या लाईन बाजूला प्रोजेक्ट करू आणि या लाइनसुद्धा 8 समान भागांमध्ये खाली प्रोजेक्ट करत आहोत मग हे छेदनबिंदू जोडल्यावर आपल्याला इलिप्सोईड मिळेल मग m o आणि d o जोडू जेणेकरून आपल्याला आडव्या प्लेनवर जनरेटर सहीत ठेवलेला कोन मिळेल आता आपण पाहू शकतो की त्याचा अक्ष हा अजूनही आडव्या प्लेनसोबत इनक्लाइन आहे आणि उभ्या प्लेनला समांतर आहे तर आपल्याला त्याचा अॅपेक्स किंवा कोन जनरेटरसहीत हा रोटेट करावा लागेल जेणेकरून अक्ष हा उभ्या प्लेनसोबत एक इनक्लाइन कोन बनवेल म्हणजे या दिशेने रोटेट करा म्हणजे अक्ष हा उभ्या प्लेन सोबत इनक्लाइन असेल ते उभ्या प्लेनसोबत इनक्लाइन आहे हे केवळ आपण टॉप व्ह्यूमध्ये पाहू शकतो तर कदाचित हा इनक्लाइन कोन 40 डिग्री असेल आता पुन्हा हे इलिप्सोईड बिंदू प्रोजेक्ट करा ते जे काही 12 बिंदू किंवा 8 बिंदू आहेत जे आपण वर्तुळावर बनविले होते आता हे बिंदू इलिप्सोईडसारखे दिसत आहेत ते प्रोजेक्ट करू त्याचप्रमाणे हे 12 बिंदूसुद्धा वर प्रोजेक्ट करू जेणेकरून हे छेदनबिंदू जोडल्यावर आपल्याला एक इलिप्स मिळेल आणि मग o a आणि a g हे लाईनने जोडू तर अशाप्रकारे आपण कोनचा टॉप व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू काढतो ज्याचा जनरेटर हा आडव्या प्लेनवर ठेवलेला आहे आणि त्याचा अक्ष हा उभ्या प्लेनसोबत इनक्लाइन कोन बनवित आहे आणि आता हे उदाहरण गृहपाठ म्हणून पूर्ण करा त्रिकोणी पिरॅमिडच्या बेसची एड्ज 20 मिमी आणि लांबी 30 मिमी आहे आणि त्याच्या बेसची बाजू ही आडव्या प्लेनवर ठेवलेली आहे पिरॅमिडचा अक्ष हा आडव्या प्लेनसोबत 45 डिग्री आणि उभ्या प्लेन सोबत 60 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे तर त्याचे प्रोजेक्शन्स काढा